इलेक्ट्रोस्टॅटीक पोटेन्शियल ड्यू टू अ चार्ज डिस्ट्रीब्यूशन I अ लाईन चार्ज ऑफ फायनाईट लेन्थ आपण पाहिले आहे की चार्ज डिस्ट्रीब्यूशन मुळे असलेले इलेक्ट्रोस्टॅटीक पोटेन्शिअल असते समजा काही चार्ज डिस्ट्रीब्यूशन r प्राईम वरती आहे आणि मी व्हेक्टर r वरती असलेले पोटेन्शियल मोजत आहे तर येथे इलेक्ट्रोस्टॅटीक पोटेन्शियल V बरोबर असते 1 भागिले 4 pi Epsilon 0 इंटिग्रेशन rho r प्राईम भागिले r वजा r प्राईम dv प्राईम राहील येथे dv प्राईम दर्शवते की मी r प्राईम वरून इंटिग्रेशन घेत आहे किंवा या व्हॉल्युम वरती इंटिग्रेशन घेत आहे जेथे डिस्ट्रीब्यूशन हे 0 नसेल आपण या लेक्चरमध्ये काय करणार आहोत की आपण याचा वापर दोन किंवा तीन चार्ज डिस्ट्रीब्यूशन मुळे असलेल्या पोटेन्शियलचे मोजमाप करण्यासाठी करणार आहोत येथे मी असे उदाहरण घेणार आहे की r 1 लिनियर चार्ज याची चार्ज डेन्सिटी ही लॅम्बडा पर युनिट लेन्थ असेल एक चार्जची रिंग ज्याची त्रिज्या r असेल आणि जी लॅम्बडा पर युनिट लेन्थ एवढा चार्ज वाहत असेल या सगळ्याला आपण डिस्क चार्ज च्या रूपामध्ये सामान्य करण करू शकतो जे आपण चार्ज q वरील बल किंवा इलेक्ट्रोस्टॅटीक फिल्ड मोजताना केले होते पण मी येथे याचा उपयोग चार्ज शेल वरील पोटेन्शियल मोजण्यासाठी करणार आहे एक वर्तुळाकार कवच जे सिग्मा चार्ज पर युनिट एरिया वाहत असेल तर आता आपण लाईन चार्ज ने सुरुवात करुया जो ओरिजिन वरती असेल त्यासोबतच त्याचा मध्य हा ओरिजीन वरती असेल त्याची लांबी ही वजा L2 ते L2 असेल आणि आता बघा की इलेक्ट्रिक फिल्ड मोजण्यासाठी पोटेन्शियल चा वापर करणे कसे फायद्याचे ठरते ते कारण की पोटेन्शिअल घेतले असताना मला दुसऱ्या कोणत्याही घटकाचा विचार करण्याची गरज पडत नाही मला इकडे काय करावे लागते तर जर मी स्मॉल चार्ज लॅम्बडा dy मुळे असलेले पोटेन्शियल मोजले आणि नंतर लॅम्बडा dy भागिले 4 pi Epsilon 0 आणि त्या पॉइंटचे r पासूनचे अंतर मोजले जे असेल r वजा y y युनिट व्हेक्टर आणि त्याचे इंटिग्रेशन घेतले जेव्हा y वजा L2 पासून L2 पर्यंत बदलत असेल कोणतेही घटक विचारात घेण्याची गरज नाही फक्त तुम्हाला एवढे मोजमाप करायचे आहे हे असेल इंटिग्रल हे असेल V किंवा याला मी Vx y z असे लिहू शकतो हे असेल लॅम्बडा भागिले 4 pi Epsilon 0 आणि हे असेल वजा L2 ते L2 हा चार्ज y एक्सेस वरती आहे x y म्हणून या चार्ज चे x आणि z घटक 0 असतील आणि म्हणून माझ्याकडे असेल dy भागिले x चा वर्ग अधिक z चा वर्ग यांचे वर्गमूळ अधिक मी याचे मोजमाप या y पॉईंट वरती करत आहे तर इथे फक्त मी चिन्हांमध्ये थोडासा बदल केला पाहिजे मी येथे हे प्राईम ठेवत आहे हे दाखवण्यासाठी की हे y प्राईम आहे ज्याचे मी इंटिग्रेशन घेत आहे तर येथे मी y वरील फिल्डचे पोटेन्शियल मोजत आहे y वजा y प्राईम चा वर्ग हा इंटिग्रल असेल आता आपण त्यालाच बघणार आहोत Vr L2L2λdy4π0।r yy। Vxyz4π0 L2L2dyx2z2y y2 आता आपण हे इंटीग्रल सोडवूयात आपण या x चा वर्ग अधिक z चा वर्ग याला rho चा वर्ग असे काहीतरी घेऊयात म्हणून V x y z बरोबर असेल लॅम्बडा भागिले 4 pi Epsilon 0 इंटिग्रेशन dy प्राईम भागिले rho चा वर्ग अधिक y वजा y वजा y प्राईम चा वर्ग y प्राईम हे वजा L2 ते L2 असे बदलत असेल हे इंटीग्रल सोडवण्यासाठी मी येथे y वजा y प्राईम बरोबर rho टॅंजंट ऑफ थिटा असे लिहितो म्हणून माझ्याकडे असेल वजा dy प्राईम बरोबर rho सेकॅन्ट चा वर्ग थिटा d थिटा आणि लिमिट्स हे थिटा 1 बरोबर टॅंजंट इनव्हर्स y अधिक L भागिले 2 भागिले rho ते थिटा 2 बरोबर टॅंजंट इनव्हर्स y वजा L2 भागिले rho असे असतील म्हणून आता आपण या इंटीग्रलला असे लिहू शकतो की Vx y z बरोबर लॅम्बडा भागिले 4 pi Epsilon 0 हे लिमिट या वजा चिन्हामुळे बदलेल दुसरीकडे माझ्याकडे थिटा 2 ते थिटा 1 असेल सेकॅन्ट चा वर्ग थिटा d थिटा भागिले सेकॅन्ट थिटा आणि हे rho तिथून निघून जाईल आणि हे सेकॅन्ट थिटा देखील येथून जाईल इथे फक्त सेकॅन्ट थिटा हेच उरेल आणि बघून येथे पोटेन्शियल V x y z बरोबर लॅम्बडा भागिले 4 pi Epsilon 0 थिटा 2 ते थिटा 1 सेकॅन्ट थिटा d थिटा जे असेल लॅम्बडा भागिले 4 pi Epsilon 0 लॉग ऑफ सेकॅन्ट थिटा 1 अधिक टॅंजंट थिटा 1 भागिले सेकॅन्ट थिटा 2 अधिक टॅंजंट थिटा 2 हे असेल उत्तर Vxyz4π0 L2L2dy2y y2 Let y yρtanθ ∴ dyρθdθ 1yL2to 2 y L2 Vxyz4π021θdθ sec 4π0ln⁡।sec1tan1sec2tan2। येथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लिमिट L जे इन्फिनिटी पर्यंत जात आहे ते घेऊ शकता किंवा y जे 0 पर्यंत जात आहे ते घेऊ शकता आपण लिमिट L जे इन्फिनिटी पर्यंत जात आहे ते घेऊया येथे थिटा 1 बरोबर टॅंजंट इनव्हर्स y अधिक L भागिले 2 भागिले rho हे होईल टॅंजंट थिटा 1 बरोबर y अधिक L भागिले 2 भागिले rho आणि टॅंजंट थिटा 2 बरोबर असेल y वजा L भागिले 2 भागिले rho L→∞ 1yL2tan 1yL2tan 2y L2 हे देईल V xyz बरोबर लॅम्बडा भागिले 4 pi Epsilon 0 लॉग सेकन्ट थिटा 1 अधिक टॅंन थिटा 1 भागिले सेकन्ट थिटा 2 अधिक टॅंन थिटा 2 बरोबर लॅम्बडा भागिले 4 pi Epsilon 0 लॉग ऑफ सेकॅन्ट थिटा 1 हा 1 भागिले कोसाईंन थिटा 1 होईल आता आपण बघूया टॅंन थिटा 1 हे y अधिक L2 भागिले rho आहे होईल rho भागिले वर्गमूळ L2 वर्ग rho वर्ग अधिक y अधिक L2 या सगळ्यांचा वर्ग आपल्याकडे टॅंन थिटा 1 बरोबर y अधिक L2 भागीले rho टॅंन थिटा 2 बरोबर y वजा L2 भागीले rho आहे आणि म्हणून सेकॅन्ट थिटा 1 बरोबर वर्गमूळ rho वर्ग अधिक y अधिक L2 भागिले rho चा वर्ग भागिले rho टॅंन थिटा 2 बरोबर वर्गमूळ rho वर्ग अधिक y वजा L2 भागिले rho चा वर्ग भागिले rho हे सेकन्ट थिटा 2 आहे sec 12yL22sec 22y L22 तुम्हाला हे सगळे सोडवायचे आहे जेव्हा लिमिट L हे इंफिनिटी पर्यंत असते म्हणून 1 अधिक किंवा वजा L2 अधिक किंवा वजा y याला आपण L2 असे घेऊ शकतो तुम्हाला मिळेल Vx y z बरोबर लॅम्बडा भागिले 4 pi Epsilon 0 लॉग ऑफ 4 L चा वर्ग भागिले rho चा वर्ग अधिक 1 हे 4 वरती नाही तर खाली असेल हे काहितरी असे होईल कारण की येथे L हे 1 पेक्षा खूप खूप मोठे आहे म्हणून मी याला असे लिहू शकतो की L चा वर्ग भागिले 4 rho चा वर्ग जे की 1 पेक्षा खूप खूप मोठे असेल म्हणून मी याला V x y z बरोबर लॅम्बडा भागिले 4 pi Epsilon 0 लॉग ऑफ L वर्ग भागिले 4 वजा लॉग ऑफ rho चा वर्ग येऊ शकतो कारण की येथे L हे इन्फिनिटी पर्यंत जात आहे म्हणून हा घटक देखील इन्फिनिटी पर्यंत जाईल तरीसुद्धा त्यांचे मोजमाप करत असताना मी हा इन्फिनिटी घटक दुर्लक्षित करू शकतो म्हणून मी याला असे लिहिणार आहे की लॅम्बडा भागिले 4 pi Epsilon 0 वजा 2 गुणिले लॉग rho हे होईल वजा लॅम्बडा भागिले 2 pi Epsilon 0 लॉग rho हे उत्तर L जेव्हा इन्फिनिटी पर्यंत जात असेल तेव्हा असेल हे उत्तर इन्फिनिटी पर्यंत लांब असलेल्या वायरच्या समिकरणा सोबत जुळत आहे